शुभ प्रभात आम्ही शिअर मध्ये दगडी बांधकाम बघून घटक आणि असेंब्लीची भिन्न ताकद तपासणार्या दगडी बांधकामाची सामग्री आणि गुणधर्मांचा भाग समाप्त करू तर शेवटच्या लेक्चरच्या शेवटी ज्या भागाची आम्ही तपासणी करत होतो आपल्याला लक्षात ठेवण्याची आवश्यकता असलेली मूलभूत बाब म्हणजे जेव्हा आपण दगडी बांधकाम च्या शिअरची ताकद तपासत असता तेव्हा आपल्याला त्यास संयुक्त शिअर पेक्षा वेगळे करावे लागेल संयुक्त शिअर शक्ती युनिट्स आणि मोर्टारमधील बॉन्डशी संबंधित आहे तर संयुक्त शिअर शक्ती युनिट आणि मोर्टार दरम्यान शिअर मध्ये उपस्थित शक्ती स्थापित करते दगडी बांधकामाची शिअर शक्ती संयुक्त शिअरच्या सामर्थ्याने प्रभावित होते परंतु संयुक्त शिअर शक्ती नाही ठीक आहे तर दगडी बांधकामाची शिअर शक्ती एक यांत्रिक पॅरामीटर आहे जी स्थापित करणे सोपे नाही प्रथम ठिकाणी शुद्ध शिअर ची परिस्थिती निर्माण करणे मूलभूतपणे अवघड आहे प्रायोगिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे परंतु इतर घटकांद्वारे देखील त्याचा परिणाम होतो ज्यायोगे संयुक्त शिअर सामर्थ्य नसते म्हणून हे समजून घेणे आवश्यक आहे की आम्ही या संदर्भात दोन भिन्न घटनांबरोबर वागलो आहोत म्हणून मी तुला दगडी बांधकामातील शिअर आणि जॉइंटतील शिअरण्याचे सामर्थ्य दर्शविण्यासाठी घेतल्या जाणार्या वेगवेगळ्या चाचण्यांचे पुनरावलोकन केले वेगवेगळ्या चाचणी पद्धतींमध्ये अस्तित्त्वात असलेल्या या मतभेदांमुळे आपण खरोखर कौतुक कराल की खरोखर एकाच एकाच चाचणीवर वैज्ञानिक समुदायात एकमत नाही जे संयुक्त शिअर किंवा दगडी बांधकामातील शिअरण्याचे सामर्थ्य दर्शवते म्हणून मी माझ्या मागील व्याख्यानाचे निष्कर्ष काढले होते की काही कोडमध्ये उपलब्ध असलेल्या चाचण्यांचे विविध प्रकार सादर केले आहेत आणि साहित्यात ज्यात दगडी बांधकामाची शिअर आणि संयुक्त शिअर याची तपासणी केली जाते यापैकी कर्ण तणाव चाचणी वगळता ज्यास आपण येथे मध्यभागी पाहू शकता कर्ण तणाव चाचणी इतर सर्व प्रत्यक्षात संयुक्त शिअरची ताकद तपासत आहेत आपण तिथे नुसांची शिअर चाचणी पाहिली ही पहिली चाचणी प्रत्यक्षात शिअर मध्ये बिघाड झाल्यावर फक्त एकाच जोड्यावरील भार तपासण्यासारखे आहे इतर सर्व लोक शिअरच्या क्रियेखाली एक किंवा दोन वीट युनिट मोर्टार जोडांची तपासणी करीत आहेत ही कर्ण तणाव चाचणी आहे मध्यभागी एक आम्ही एका क्षणामध्ये परीक्षण करू जे दगडी बांधकाम च्या शिअरची शक्ती दर्शवते अर्थात ही काही चाचणी आणि अंमलात आणण्यात येणार्या अडचणींपासून मुक्त नसलेली ही परीक्षा देखील नाही तर मग आपण प्रथम कर्ण तणाव चाचणी तपासू आणि आम्ही कर्ण तणाव चाचणीद्वारे दगडी बांधकामाची शिअर दर्शवितो एक एएसटीएम ASTM मानक आहे आपल्याकडे कर्क तणाव स्थिती कर्ण तणाव चाचणी अट अंतर्गत चाचणी नियंत्रित करणारे भारतीय मानक नाही एएसटीएम ASTM मानक E519 चाचणीसाठी प्रोटोकॉल देते हे देखील एक कर्ण संक्षेप चाचणी म्हणून साहित्यात उल्लेख आहे आणि नामकरण का एका क्षणात आपण माझ्याशी सहमत व्हाल आता आपल्याला माहित आहे की दगडी बांधकामाच्या भिंतींमध्ये लोड बेअरिंग दगडी बांधकामाच्या भिंतींमध्ये जर आपणास गुरुत्वाकर्षण भार आणि बाजूकडील भार दोन्ही अशी परिस्थिती असेल तर भारनियमनच्या भिंती एकाच वेळी गुरुत्वाकर्षण शक्ती आणि बाजूकडील शक्तींचा प्रतिकार करतात म्हणून जर आपण दगडी बांधकामाच्या भिंतीकडे पहात असाल तर ते खरोखर द्विभाषी ताण असलेल्या अवस्थेत आहे गुरुत्वाकर्षणामुळे तुमच्यावर ताणतणाव आहे आणि पार्श्वभूमीवर कार्य करणार्या तणावामुळे ताणतणाव आहे तर ही अशी स्थिती आहे जी आपल्याला वास्तविकपणे कर्ण तणाव चाचणीसारख्या चाचणीच्या आधारावर आणते म्हणूनच जेव्हा आपल्याकडे दोन भिन्न क्रिया आहेत तेव्हा मुख्य ताणांचे परीक्षण करणे महत्वाचे आहे कारण आता आपल्याकडे ताणतणावांचे संयोजन आहे आणि भिंतीवरील शिअरच्या क्रिये अंतर्गत तपासणी केलेले मुख्य ताण आणि गुरुत्वाकर्षणामुळे सामान्य ताण आतापर्यंत महत्त्वपूर्ण बनतात अपयशाचा निकष संबंधित आहे म्हणूनच जेव्हा आम्ही तणाव कमकुवत असलेल्या संकुचिततेच्या बाबतीत अशा सामग्रीकडे पहात आहोत हे लक्षात घेता जेव्हा मुख्य तणाव दगडी बांधकामाच्या तणावाच्या ताकदीकडे जातो तेव्हा आपण दगडी बांधकामा पॅनेलमध्ये अपयशी ठरता तर यामध्ये मुख्य ताण तपासणे महत्वाचे आहे आणि आम्हाला मुख्य तणावाविषयी अधिक चिंता आहे बाजूकडील शक्ती आणि गुरुत्व शक्ती यांच्या संयोजनात अपयश येते जेव्हा मुख्य तणाव दगडी बांधकाम च्या तन्य शक्तीकडे येते योग्य तर एक प्रकारे ही चाचणी आपल्यासाठी दगडी बांधकामातील तणावपूर्ण सामर्थ्य दर्शविते तर साहित्य देखील या चाचणीचा संदर्भ देते साहित्याच्या काही भागात म्हणून दगडी बांधकामाची पारंपारिक तन्यता शक्ती चाचणी आहे तर आम्ही ज्या मानकांबद्दल एएसटीएम ASTM E519 प्रयोगात्मक पद्धतींबद्दल बोलत आहोत ते खरोखर आपण पाकीट पहात आहोत आणि पाकीट 1 2 मीटर बाय 1 2 मीटर आकाराचे आहे तर हा एक लक्षणीय मोठा चाचणी नमुना आहे आपल्याकडे अशी किमान तीन नमुने असावीत दगडी बांधकामाची भिंत विटांच्या एकाच स्टॅकने बांधली गेली आहे आता अर्थातच आपल्या मनात हा मुद्दा असेल की शिअरमुळे बॉन्डचा परिणाम होणार आहे निश्चितच त्याचा बाँडवर परिणाम होईल परंतु चाचणी प्रोटोकॉल आपल्याला एकल युनिट बांधकाम काम करण्याची शक्यता देते तर आपल्याकडे स्ट्रेचर बॉन्ड आहे आणि ते भिंतीची जाडी आहे तर जर ती 100 मिमीची भिंत असेल 100 मिमी युनिट नंतर आपण या मार्गाने तयार करीत असलेली 100 मिमी भिंत आहे नक्कीच आपण ते सपाट ठेवून ते तयार करा आणि मग ते वाहतूक आणि लोडिंग सेटअपमध्ये ठेवले जाईल आपण एक लोडिंग बूट शीर्षस्थानी आणि तळाशी एक धातूचे लोडिंग शू पाहू शकता या प्रणालीवर लागू केलेल्या कॉम्प्रेशनच्या एकसमान हस्तांतरणासाठी वापरल्या जाणार्या मेटलिक लोडिंग शू असे म्हणतात कम्प्रेशनच्या क्रियेतून ते तणाव विकसित करते हे इतर बाजूंनी तणाव वाढविते आणि आपल्याला दगडी बांधकामात अपयश येईल तर आम्ही सेटअपचे परीक्षण करू आणि मग या कसोटीमागील युक्तिवादाबद्दल चर्चा करू म्हणून जसे आपण इथल्या छायाचित्रात पहात आहात आपण पाहू शकता की शीर्षस्थानी अॅक्ट्यूएटर वापरुन अक्षीय संक्षेप लागू केले जात आहे आपल्याकडे तिथे अॅक्ट्यूएटर आहे आणि नंतर लोडिंग शूज वरच्या आणि खालच्या बाजूस दिसतात आणि हे कर्ण बाजूने दगडी बांधकाम पॅनेलला कॉम्प्रेशन बनवते आणि अपयश स्वतःच कर्ण ओलांडून येणाऱ्या तणावामुळे होते तर जर आपण मुळात गुरुत्व शक्ती आणि बाजूकडील बलाने संयोजनाचा विचार करत असाल तर तणाव राज्य प्रत्यक्षात शिअर ताण आणि संपीडन योग्य असेल तर अशा परिस्थितीत जेव्हा आपल्याला सामग्रीवर कार्य करण्यास नेहमीच ताणतणाव असतो आणि मुख्य ताण तपासण्यामध्ये आपल्याला स्वारस्य असलेल्या सामग्रीवर अभिनय करणारी ताणतणाव म्हणूनच जर आपण शुद्ध शिअरच्या तणावाच्या स्थितीचा विचार केला तर आपल्या 45 तासाच्या फिरणार्या प्लेन मधे आपले मुख्य ताण मानले जाऊ शकतात परंतु सामान्य ताणांच्या परिमाणानुसार आपल्याला माहित आहे की मुख्य तणावाची दिशा बदलेल तर मुळात आपणास ताणतणाव आणि तणाव दाखविणार्या मुख्य ताणतणावाची परिस्थिती असते आणि मुख्य तणावाच्या दिशेने लंब होणे अपयशी ठरते तर चाचणी सेटअप या परिस्थितीची प्रतिकृती बनविण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून कर्ण संक्षेप लागू केले जात आहे आपणास कर्ण संक्षेपच्या दिशेने लंब न येण्याची अपेक्षा आहे तर आपण प्रत्यक्षात चाचणी सेटअपचे परीक्षण केल्यास कॉम्प्रेशन लोड खरोखर या ओळीवर कार्य करीत आहे आणि जर आपण क्रॉस सेक्शनचे क्षेत्र घेतले तर आपण स्वत च्या भिंतीच्या क्रॉस सेक्शनच्या क्षेत्राशी संबंधित क्रॉस सेक्शनचा क्षेत्र घेतल्यास विकर्ण मुळात क्रॉस सेक्शन उजवीकडे बराच लांब क्षेत्र आहे तथापि असे दिसते आहे की जर आपण येथे एकूण भार घेतला असेल आणि मी येथे दर्शविलेल्या उभ्या बिंदू रेषेद्वारे दिलेल्या क्रॉस सेक्शनच्या क्षेत्राद्वारे त्याचे विभाजन केले असेल तर आपणास अयशस्वी होणा लोडचा किंवा ताणतणावाचा योग्य अंदाज येत नाही आणि म्हणूनच एक अपयश येते त्या योग्य मूल्याचा हिशेब करण्यासाठी एक सुधार घटक सादर केला गेला आहे आणि ज्या कर्ण तणावाचा ताण ज्यावर आपणास अपयश येते ते अयशस्वी होणाऱ्या 0 5 लोडवरील लोडच्या 0 5 पटांपेक्षा जास्त असते P 1 आणि t मध्ये विभाजित Diagonal tensile stress fd 0 5P 1t तर हे l हे क्षेत्रफळ आहे जर तुम्ही खरोखर बिंदीदार रेषेच्या बाजूने क्रॉस सेक्शनच्या क्षेत्राचा विचार करीत असाल तर वास्तविक ते A ने भागलेले 0 707 असावे तथापि आपण ते मूल्य घेतल्यास आपण त्याऐवजी अयशस्वी होण्यावरील ताण ओलांडणार आहात काही कोडमधील फरकानंतर आम्ही A ने विभाजित केलेल्या 0 5 P चे हे मूल्य A ने विभाजित केले नमुना जाडी मध्ये नमुना क्रॉस सेक्शन लांबीचे क्षेत्र असण्याचे कारण अयशस्वी होण्याच्या कर्ण तणावाचा ताण तर हे दगडी बांधकामाच्या शिअरण्याच्या ताकदीचा अंदाज देते दगडी बांधकामाची संदर्भित किंवा पारंपारिक तणावपूर्ण शक्ती कारण अपयश स्पष्टपणे दगडी बांधकामाच्या ताणतणावाच्या ताकद जवळ येणाऱ्या मुख्य तणावामुळे आहे तथापि आपण लक्षात ठेवण्याची दुसरी बाजू येथे आहे की संयुक्त शिअर ताकद किती मजबूत आहे यावर अवलंबून आहे मोर्टार आणि युनिटमधील बंध अपयश एकतर स्टेप क्रॅकच्या स्वरूपात इंटरफेससह येऊ शकते किंवा अयशस्वी होऊ शकते युनिट विभाजन करून ते स्वतः असतात तर आपल्यास युनिट विभाजित करणारी लाइन क्रॅक म्हणतात किंवा आपल्याजवळ एक पायरी असलेला क्रॅक असू शकतो जो जॉइंटच्या कोर्सच्या पॅटर्नची पद्धत पाळतो आणि सामान्यत जेव्हा युनिट स्वतःच संयुक्त शिअरची शक्ती दिलेली तन्य शक्तीच्या तुलनेत कमी असते म्हणून जर आपण अयशस्वी होण्याच्या पद्धतीचे परीक्षण केले तर आपण कंप्रेशनच्या अनुप्रयोगाच्या रेषेशी समांतर तन्यता क्रॅकिंगची ओळ पाहू शकता आणि या विशिष्ट चीत्रा मध्ये या विशिष्ट आकृतीमध्ये आपल्याला दिसेल आपल्याकडे रेखा आणि युनिट अपयशाचे संयोजन आहे तर बेडचे जॉइंट सामान्यत हेड जोड्यांपेक्षा मजबूत असतात होय बेड संयुक्त क्षैतिज संयुक्त आहे हेड जोडलेला लंब किंवा वीट युनिट दरम्यान उभ्या संयुक्त आहे हेड संयुक्त आणि बेड संयुक्तची ताकद सामान्यत भिन्न असते आपण का एक कारण विचार करू शकता ती समान सामग्री आहे तीच इंटरफेस आहे फक्त संयुक्त बदलांच्या प्रवृत्तीची दिशा ही फक्त त्याच स्थितीत आहे आणि एखाद्याने हेड जोडणे आणि बेडच्या जोड्यामध्ये फरक कशाची अपेक्षा करावी बेड जॉइंटच्या युनिट क्षेत्राच्या विरूद्ध हेडच्या युनिट क्षेत्रासाठी हेड जोड कमकुवत आहे आणि ते योग्य उत्तर आहे बेड जॉईंट हे बांधकाम स्वतःच वजनाने एकत्रित केलेले आहे प्रीकम्पप्रेशन अंतर्गत हेड जॉइंटला एकत्रित करण्याचा कोणताही मार्ग नाही तर हेड संयुक्त सामान्यत कमकुवत संयुक्त आणि हेड जोडण्यापेक्षा अधिक परिवर्तनीय संयुक्त असते तर या विशिष्ट परिस्थितीत आपण हे पाहू शकतो की हेड जॉइंट प्रत्यक्षात निघून गेले आहेत परंतु बेडचे जॉइंट पुरेसे मजबूत आहेत आणि लाइन क्रॅकचा प्रसार होत असल्याने विटा तोडण्याचा त्यांचा कल असतो तर आपण बेड संयुक्त ते हेड संयुक्त ताकद विरूद्ध युनिट टेन्साइल सामर्थ्या विरूद्ध संयुक्त शिअर सामर्थ्य स्वतः या दृष्टीकोनातून दोन्ही अशा प्रकारच्या अपयश पद्धतींचे परीक्षण करण्यास सक्षम असावे तथापि येथे ही चाचणी प्रत्यक्षात आम्हाला दगडी बांधकामाची शिअर शक्ती देते नक्कीच या साधनाद्वारे आपण विकृती कॅप्चर करू शकता तर आपण शिअरचा ताण अंदाज लावू शकता कारण आपण अयशस्वी झाल्यावर शिअरचा ताण अंदाज लावता आपण शिअरचा ताण देखील अंदाज करू शकता आणि दगडी बांधकामाच्या शिअरण्याच्या स्वभावातील ताणतणावाचा ताण पाहू शकता तर आपण खिडकीच्या आडव्या दिशेने क्षैतिज दिशेने आणि निश्चित गेज लांबीसह क्षैतिज दिशेने विकृत रूप मोजण्यासाठी वॉलेटच्या ओलांडून युनिट ओलांडून ठेवलेले डिव्हाइसेस सामान्यत एलव्हीडीटी LVDT रेखीय व्हेरिएबल डिफेरिएंट ट्रान्सड्यूसर मोजून आपण शिअरचा ताण अंदाज करू शकता आपण शिअर ताण पहात आहात आडव्या दिशेने क्षैतिज लांबी फरक म्हणून अंदाज केला जाऊ शकतो गेज लांबीने विभाजित केलेल्या अनुलंब दिशेने लांबी ज्यावरून शिअरचा ताण आणि शिअरच्या तणावाच्या अंदाजासह आपण चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून शिअर मॉड्यूलसचा अंदाज घेऊ शकता चाचण्यांचा दुसरा सेट आणि मला वाटतं की तुम्हाला संयुक्तची शिअरण्याची ताकद दर्शवायची असेल तर ते महत्त्वाचे आहे आपण ज्या चाचणी पद्धतीने नुकतीच पाहिलेली चाचणी पद्धत वापरू शकत नाही जी कर्ण तणाव चाचणी आहे तर आपण पहिल्या स्लाइडमध्ये पाहिलेली कसली चाचणी किंवा ट्रिपलेट टेस्ट चा प्रकार वापरण्याचा आमचा कल आहे तर बेडच्या जॉइंट ची शिअर ताकद एक चाचणी पद्धत आणि चाचणी पद्धत आयोजित करण्यासाठी एक प्रोटोकॉल देणारी कोडांपैकी एक म्हणजे युरोपियन मानके युरोपियन मानके 1052 भाग 3 आणि आपल्याला तेथे दोन भिन्न प्रकारचे लोडिंग सेटअप्स मिळतील जे आपण तेथे वापरु शकता हा प्रकार एक सेटअप आहे जेथे आपण मुळात ट्रीपलेट व्यवस्था बघत असता मोर्टारने बांधलेले वीट युनिटचे तीन तुकडे असतात तर राखाडी रंगात आपण मोर्टारचे जॉइंट पाहू शकता दोन मोर्टार जोड जे शिअर लोड करण्याच्या अधीन जात आहेत आणि वीट युनिटचे तीन तुकडे ते त्यांच्या दरम्यान मोर्टार जोडांसह बसलेले आहेत आणि आपण पाहू शकता की आम्ही वापरत असलेल्या दुहेरी शियर चाचणी चा सेटअप म्हणजे आपण या प्रकरणात संयुक्त आधी प्री कम्प्रेशन देखील ओळखू शकता तर जर आपण येथे क्रमांकांकन पाहिले तर आपल्याकडे लोडिंग प्लेट आहे लोडिंग प्लेट जे शिअर लागू करणार आहे आपल्याकडे भिंतींमध्ये प्रीकम्प्रेशन आहे आणि आपल्याकडे संपूर्ण लोडिंग फ्रेम आहे जी योग्य स्थितीत आहे तर आपल्याकडे प्री कॉम्प्रेशन आहे जो एखाद्या भिंतीमध्ये अपेक्षित असलेल्या राज्यात ब्लॉक व्यवस्थेस अधीन करीत आहे तर आपल्याकडे दगडी बांधकाम भिंत बांधकाम आहे सुपरमंपोजेड लोडमुळे संयुक्त मध्ये थोडासा प्रीकम्प्रेशन आहे आणि ते वजनच आहे तर ही चाचणी कोणत्या स्तरावर करायची आहे हे ठरवून आपण प्रीकम्प्रेशनची प्रतिकृती बनवू शकता तर प्रीकम्प्रेशन या प्रकारच्या सेटअपला प्रदान केले जाते आणि चाचणी लोडिंग फ्रेममध्ये चालते जसे आपण पाहू शकता की लोडिंगच्या विलक्षणतेवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे आपण टाइप 1 आणि टाइप 2 दोन्ही पाहू शकत असल्यास मी एका क्षणात टाइप 2 वर येईल आपण प्रकार 1 वर नजर टाकल्यास आपण हे पाहू शकता की लोडिंगच्या विलक्षणपणावर मर्यादा असणे महत्वाचे आहे कारण शक्तीची कृती करण्याच्या ओळीत आणि संयुक्ततेवर कार्य करणारे अतिरिक्त समर्थन मिळविण्याच्या समर्थनाची ओळ यांच्यात जर आपणास महत्त्वपूर्ण अंतर असेल तर आपण प्रयत्न करुन त्यास कमी करू इच्छित नाही तर विहित केलेल्या विलक्षणपणावर मर्यादा आहेत म्हणूनच चाचणी परीक्षेच्या सेटअपमध्येच अचूकतेची काळजी घेण्याइतपत काळजी घ्यावी लागेल येथे एक सुधारित सेटअप आढळू शकतो जिथे आपण पूर्वीच्या तुलनेत दोन जॉइंट ऐवजी एका जोड्यावर लक्ष केंद्रित करत आहात आणि पुन्हा तेथे दुसर्या युनिटचे आकार काय असावे आणि ते एच 2 आहे त्याबद्दल लिहून दिले आहेत पहिल्या युनिटचा आकार एच 1 आहे दुसर्या युनिटचा आकार एच 2 आहे आपण संयुक्तवर कार्य करू शकणारा क्षण कमी करण्याच्या उद्देशाने लोडिंगवर कसे पोहोचता आपल्याला चाचणी केली जात आहे की संयुक्त वर फक्त शिअर काम करायचे आहे तर ही चाचणी भिन्न प्रीकम्प्रेशन पातळीखाली आयोजित केली जाते कारण आपल्याला संयुक्तचे वर्तन वैशिष्ट्यीकृत करायचे आहे याचा पूर्वसूचनाच्या पातळीवर परिणाम होतो तर ही चाचणी कोड ज्या प्रकारे केला जातो त्याद्वारे आपल्याला किमान नमूने नमूद केले पाहिजेत की आपण कमीतकमी नमुने किंवा त्यापेक्षा जास्त एफपी म्हणून दर्शविलेले इकडे तिकडे प्रत्येक पातळीकडे लक्ष द्या बरोबर आणि चाचणी प्रोटोकॉलची पुनरावृत्ती आणि परिणाम हेच आहे की आपल्याकडे या प्रत्येक पातळीवर किमान नमुने असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच प्रक्रियेसाठी आपण कमीतकमी तीन स्तरांचे प्रीकम्प्रेशन पाहणे आवश्यक आहे आणि त्यानंतर आपल्याकडे किमान 9 नमुने असतील आपल्याकडे आणखी एक प्रक्रिया देखील असू शकते जिथे आपण सहा नमुने पहात आहात आणि एक अशी राज्य देखील समाविष्ट करू शकता जेथे प्रीकम्प्रेशन नाही शून्य प्रीकम्पप्रेशन हे उपयुक्त आहे एका क्षणी तुम्हाला समजेल की शून्य प्रीकम्पप्रेशन बरोबरच चाचणी करणे का उपयुक्त आहे तर चाचणी ज्या प्रकारे आयोजित केली जाते ते आपण शून्य प्रीकम्पप्रेशन लेव्हलचे भिन्न प्रीकम्पप्रेशन लेव्हल नेमले आहेत असे समजू ही परीक्षा उभ्या पद्धतीने घेण्यात येत असल्याने सैद्धांतिकदृष्ट्या आपल्यास शून्याची आणि व्यावहारिकदृष्ट्या शून्य प्रीकम्प्रेशनची परिस्थिती असू शकते आणि मग आपण चाचणी घेतल्या गेलेल्या प्रीकम्प्रेशनची पातळी आपण नियुक्त केलेली पातळी बदलू शकता चाचणी आयोजित केली जाते अपयशाचा ताण असा अंदाज केला जातो की क्रॉस सेक्शनच्या भागाद्वारे विभाजित प्रीकम्प्रेशन फोर्स म्हणून आपण प्रीकम्प्रेशन लेव्हल निर्धारित केले आहे तर संयुक्त दुर्मिळ होण्यासाठी कंट्रोलवरील ताण तणाव दुबळा असल्याने विभाजित करणे आवश्यक आहे शिअर चाचणी आपल्याकडे 2Ai 2एआय द्वारे पृष्ठभाग विभाजित आहेत आणि म्हणूनच तुम्हाला एफपीआय आणि एफव्हीआय च्या वेगवेगळ्या प्रीकम्प्रेशन पातळीवर बरेच गुण मिळतील आणि त्यानंतर एक उत्कृष्ट तंदुरुस्तीवर येण्यासाठी वापरली जाईल जी या दगडी बांधकाम संयुक्त युनिट आणि मोर्टार दरम्यानचे बंधन काय आहे हे ठरवेल तर जर तुम्ही येथे हा शिअर तणाव आणि प्रीकम्पप्रेशन दरम्यान τ आणि σ बरोबर आलेख तपासला तर आता सर्वोत्तम फिट लाइन क्षैतिजसह कोन बनवते आणि आपल्याकडे हे मूल्य fv0 म्हणून संदर्भित आहे जे शून्य पूर्व संक्षेप येथे आहे जे महत्वाचे आहे दोन गोष्टींना महत्त्व आहे हा कोन कोणता आहे हा कोन वास्तविकपणे संयुक्त आणि या मूल्याचे अंतर्गत घर्षण कोन आहे जे शून्य प्रीकम्प्रेशनवर संयुक्त च्या शिअरचे मूल्य आहे हे मूल्य भौतिकदृष्ट्या आपण हे मूल्य पाहिले तर संयुक्त च्या अपयशाला प्रतिरोध करणारी एकमेव गोष्ट म्हणजे बॉन्ड राइट तेथे कोणतीही पूर्वनिश्चितता नाही येथे दुसरा कोणताही घटक नाही म्हणून आपण येथे जे पहात आहोत ते म्हणजे एकरूपता असे म्हणतात जे काही नाही परंतु बंध आहे तर या y अक्ष इंटरसेप्टला एकत्रीकरण म्हणून संबोधले जाते जे बाँडमुळे उपलब्ध आहे जर रोखेची ताकद कमी असेल तर दगडी बांधकाम मोर्टार आणि युनिटमधील बंध कमी असल्यास आपल्यात एकरूपतेचे मूल्य कमी असेल आणि मग अंतर्गत घर्षण कोनामुळे प्रीकम्प्रेशन पातळी वाढते जी पुन्हा सामग्रीवर अवलंबून असते आपल्याकडे प्रीकम्प्रेशन आणि कल्पित प्रतिकारातून प्रतिकार करण्याचा अतिरिक्त घटक मिळेल तर अशा चाचणीचा सैद्धांतिक आधार म्हणजे टाऊ अपयशाचा ताण असणारा ताण आणि ताठरपणाच्या योगायोगाने कानावर पडणे तर संयुक्त ची शिअर सामर्थ्य दोन घटकांमधून येते संयोग © घर्षण गुणांक μ मध्ये प्रीकम्पप्रेशन लेव्हल σ मध्ये जोडली जाते

तर आपल्याकडे प्रीकम्प्रेशन नसल्यास हे शून्यावर जाईल आणि मग आपल्याकडे फक्त प्रश्न आहे परंतु जर आपल्याकडे युनिट आणि मोर्टार दरम्यान क्रॅक सुरू झाला असेल तर तेथे कोणतेही एकत्रीकरण शिल्लक नाही आणि आपल्याकडे फक्त काल्पनिक घटक आहे तर अशी परिस्थिती असू शकते जेव्हा tau c प्लस म्यू सिग्माच्या बरोबरीने नंतर बॉन्ड गमावले C वर 0 जाते नंतर आपल्याकडे दगडी बांधकामातील उर्वरित शिअर ताणण्याची शक्ती असते ती काहीच नसते परंतु μσ जोपर्यंत दोन पृष्ठभागांमधील संपर्क अस्तित्त्वात राहील तोपर्यंत नेहमीच एक उर्वरित शिअर शक्ती असेल अर्थात मी येथे ज्या पैलूविषयी बोललो नाही त्याचा अर्थ अल्फा म्हणजे अंतर्गत घर्षण कोन म्हणून संबोधले जाते तथापि हे लक्षात आले आहे की दगडी बांधकाम किंवा दगडी पाट्यासारख्या सामग्रीमध्ये दोन पृष्ठभाग स्लाइड म्हणून संयुक्त उघडण्याचे प्रवृत्ती असते जेव्हा दोन पृष्ठभाग सरकतात तेव्हा दोन पृष्ठभाग उघडण्याची प्रवृत्ती असते आणि ती पुन्हा ते किती उघडते हे पृष्ठभागावरील सामग्री कोसळण्यामुळे आणि संपर्काच्या दोन पृष्ठभागांमधील दरी निर्माण करते म्हणूनच एकूणच जेव्हा आपण या चाचणी पूर्ण करता तेव्हा लक्षात येते की व्हॉल्यूममध्ये वाढ होते आणि ती विशिष्टता आणि विशिष्ट सामग्री आपल्याला देऊ शकेल असा कोन आणि कोन म्हणून दर्शविली जाऊ शकते तर सिग्मा मधील दुसरा घटक म्यू म्हणून काटेकोरपणे बोलणे म्हणजे आपण संयुक्त द्वारे दिलेला प्रतिकार समजण्यास सक्षम होण्यासाठी द्वंतविज्ञान म्हणजे काय आणि अंतर्गत घर्षणाचे कोन काय आहे हे दर्शविण्यास सक्षम असावे यासह आम्ही दगडी बांधकाम असेंब्लीच्या सामर्थ्याच्या अंतिम पैलूवर लक्ष दिले आहे जे शिअर होते आणि आम्ही मानक चाचणी प्रोटोकॉलकडे पाहिले आहे ज्याचा उपयोग कॉम्प्रेशनपासून ते ताणपर्यंतच्या प्रत्येक गुणधर्मात वैशिष्ट्यीकृत करण्यासाठी केला जाऊ शकतो विशेषत बेड जॉईंटच्या समांतर आणि बेडच्या जॉइंट सामान्यतया लवचिक तन्यताची ताकद आणि शेवटी दोन घटनांमध्ये दगडी बांधकामाची शिअर आणि संयुक्तची शिअर शक्ती तर हे आम्हाला दुसर्या मॉड्यूलच्या शेवटी आणते जे दगडी बांधकाम बनविणार्या साहित्याच्या सामर्थ्यावर आणि असेंब्लीच्या स्वतःच्या वर्तनावर आधारित आहे